नमस्कार अभियांत्रिकी रेखांकन आणि संगणक ग्राफिक्स वरील आमच्या NPTEL ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे मी IIT खडगपूर येथील राजाराम लक्कराजू आहे आपण कोनिक सेक्शन्सवर मॉड्यूल क्रमांक 2 व्यापत आहोत आम्ही व्याख्यान क्रमांक 9 वर आहोत मॉड्यूल 2 मध्ये कोनिक सेक्शन्समध्ये आपण आधीपासूनच भौमितीय बांधकामांवरील काही तत्त्वे समाविष्ट केली आहेत उदाहरणार्थ एखादी लाईन कशी बायसेक्ट करायची एखादा आर्क कसा बायसेक्ट करायचा लंब रेषा कशा काढणे एखादी लाईन कशी विभागायची एखादा कोन कसा दुभागायचा तीन समान भागात कसे विभागायचे सर्कल कसे दुभागायचे आणि तीन पॉईंट्स मधून सर्कल कसे काढायचे आजच्या व्याख्यान 9 मध्ये आपण एका सर्कलला नॉर्मल आणि स्पर्शिका कसे काढायचे हे कव्हर करू दुसरा भाग म्हणजे बाह्य बिंदूपासून वर्तुळाला स्पर्शिका कशी काढायची याचा शेवटी आपण दिलेल्या बाजूचा वापर करून रेगुलर पॉलीगोन कसे तयार करावे ते पाहू आपल्याकडे एक सर्कल असल्यास आपण प्रथम विचारू की एखाद्या बिंदूपासून त्या वर्तुळाला नॉर्मल आणि स्पर्शिका कसे काढायचे काही घटनांमध्ये आपल्याकडे फक्त तीन पॉईंट्स असू शकतात तर तीन बिंदूंचा वापर करून सर्वप्रथम आपल्याला एक वर्तुळ तयार करावे लागेल मग आपण केंद्र आणि मग त्रिज्या ओळखू शकू एकदा त्रिज्या पूर्ण झाली की आपण बिंदू निवडू नॉर्मल डायरेक्शन वेक्टर लिहू आणि तसेच स्पर्शिका डायरेक्शन दाखवण्याच्या स्थितीत आपण असू आपण स्टेप बाय स्टेप करूया आपण येथे A P B तीन बिंदू कन्सिडर करूया प्रथम आपल्याला A P B बिंदूमधून जाणारे वर्तुळ आणि नंतर वर्तुळाचे केंद्र ओळखावे लागेल तर आपण तीन बिंदू A P आणि बिंदू B ओळखू या त्यांना A P B असे नाव द्या हे तीन बिंदू दिले आहेत सर्व प्रथम आपल्याला या AP आणि PB मधून जाणारे एक वर्तुळ तयार करावे लागेल चला आता P साठी सेंटर A आणि सेंटर P ने सुरु होणारे लंब दुभाजक काढूया PB वरुन पुढील लंबदुभाजक काढा तर हे छेदनबिंदू ओळखा PB साठी या लंब दुभाजक रेषा आहेत तर छेदनबिंदू हे O आहे ज्यातून आपल्याला एक वर्तुळ तयार करावे लागेल आपल्याला A P B बिंदूं मधून जाणारे एक वर्तुळ मिळते आपण आता OP आणि R प्रकारच्या बिंदूसाठी लंब दुभाजक तयार करू इच्छित आहोत आणि ज्यास आपण नॉर्मल म्हणतो स्पर्शिका या नेहमीच या नॉर्मलला लंबवत असते तर त्या हेतूसाठी आपण काय करू आपण पॉईंट Q आपल्याला दाखवायचा आहे आणि पुन्हा आणखी एक पॉईंट जो आपल्याला दाखवायचा आहे त्यापासून एक लांबी घेऊ या दोन पॉईंट्स पासून आपण या बिंदूंना Q आणि R कॉल करूया चला या बिंदूला R आणि या बिंदूला Q म्हणू तर R P Q जे काही लंबदुभाजक असतील त्याला आपण त्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणू पुन्हा आपल्याला समान मार्गाने तयार करायचे आहे जसे की अर्ध्यापेक्षा अधिक त्रिज्या समान त्रिज्यासह सेंटर R या P मधून जाणाऱ्या पॉईंटला जोडायचे सामील होतील जे पी मधून जातील तर आता स्पर्शिका रेषा आणि नॉर्मल रेषा ओळखा या दिशेने स्पर्शिका व नॉर्मल काढण्याचे अनेक मार्ग आहेत आपल्याकडे सेट स्क्वेअर किंवा मिनी ड्राफ्टर असल्यास आपण त्या P बिंदूतून जात असताना नेहमीच संरेखित करू शकता जे आपल्याला त्या वर्तुळामधून एक स्पर्शिका आणि नॉर्मल देते चला तर आपण याची कार्यपद्धती पाहू सर्व प्रथम आम्हाला A P B बिंदूमधून जाणारे वर्तुळ तयार करावे लागेल एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण O पासून P पर्यंत एक लाईन तयार करावी आणि ती O लाईन R पर्यंत वाढवावी त्या लाइन्स O P R जी लाईन O पासून R पर्यंत विस्तारली त्या लाईनला आपण नॉर्मल म्हणावे आणि त्या वर्तुळाला पॉईंट P मधून जाणारी स्पर्शिका बनवू आपण काय करतो ते P आयडेंटिफाय करत आहोत आणि त्याच्या आजूबाजूचे R बिंदू आणि Q बिंदू प्रथम ओळखू Q आणि R ला केंद्र म्हणून वापरुन P मधून जाणारे आणखी एक लंब दुभाजक तयार करा जेणेकरून S पॉईंट आपण ओळखू शकू हे S आहे S P M मला स्पर्शिका देते Q P R मला बिंदू P मधून जाणारी नॉर्मल देते वर्तुळावरील इतर बिंदूदेखील असेच कार्य करतात आता दुसरी समस्या पाहू बाह्य बिंदू P वरून वर्तुळास स्पर्शिका कशी काढायची तर येथे जे दिले जाते ते असे आहे की एक केंद्र O असलेले एक वर्तुळ आहे जे बिंदू J आणि K बिंदूतून एका निर्दिष्ट त्रिज्यासह जात आहे आणि तेथे एक बाह्य बिंदू P आहे बिंदू P पासून J किंवा K मधून जाणारी स्पर्शिका काढणे ते करण्यासाठी आपण या प्रक्रियेकडे पाहू सर्व प्रथम आपल्याला काय करायचे आहे ते हे O वर्तुळाचे सेंटर आणि बाह्य बिंदू P यांना जोडले जाईल तर सर्कल दिला आहे आणि आपण तो O पासून P पर्यंत एक्सटेंड करत आहे OP ला लंबदुभाजक काढा तर OP ची लांबी आपल्याला माहित आहे केंद्र O म्हणून आणि केंद्र P म्हणून लंबदुभाजक काढू आणि हे लंब दुभाजक M बिंदूवर OP लाईनला कट करते एकदा M बिंदू ओळखल्यानंतर M बिंदूला सेंटर म्हणून वापरा आणि त्रिज्या O ते M लांबी वापरा M ला सेंटर घेऊन बिंदू J वर वर्तुळाला कट द्या आता आपल्याकडे वर्तुळावर J पॉइंट आहे P पॉईंट आणि J पॉइंटला स्पर्शिका रेखा तयार करण्यासाठी कनेक्ट करते त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती PK ही दुसरी टॅन्जेन्ट देखील बनवू शकते चला आता एका उदाहरणापासून सुरुवात करू या आपण वर्तुळाची त्रिज्या 30 मि म्हणून निवडू ज्या बिंदू P मधून आपण स्पर्शिका तयार करू ते वर्तुळ केंद्र O पासून 90 मिमी अंतरावर आहे तर प्रथम आपण बिंदू निवडण्यासाठी एक स्केल घेऊ चला त्या पॉइंटला O म्हणू P पॉईंट सेंटर O पासून 90 मिमी अंतरावर आहे तर स्केलवर 90 मिमी ओळखा चला पॉईंट P कॉल करू आणि वर्तुळ त्रिज्या 30 मिमी आहे तर वर्तुळ काढा J पॉईंट तयार करण्यासाठी आम्हाला नक्की माहित नाही की J पॉईंट तिथे असेल आपण O आणि P बिंदू जोडू जे कन्स्ट्रक्शन लाईनने जोडले जातील अशाप्रकारे OP ओळखले जाते आता बिंदू OP साठी आपल्याला लंब दुभाजक बनवावा लागेल त्यासाठी आपण P सेंटर घेऊन O आणि P दरम्यानचे अर्ध्यापेक्षा जास्त अंतरावर दोन्ही बाजूंनी कंस बनवतो हे बिंदू मिळवा त्यानंतर त्यांना जोडा आता OP लाईन बिंदू M वर छेदते एकदा आपण M पॉईंट ओळखल्यानंतर आपण M ला सेंटर आणि MO रेडियस घेऊन पॉईंट J लोकेट करा त्यासाठी आपण M पॉईंट घेतो OM रेडियस घेऊन दोन्ही बाजूस बिंदू ओळखतो आता या बिंदूला J या बिंदूला K म्हणू आता बिंदू J आणि P जोडा तर बिंदू J आणि P मधून जाणारी त्या वर्तुळाची ही स्पर्शिका आहे त्याचप्रमाणे K आणि P जोडा हे एका ओळीने जोडा अशाप्रकारे आपण वर्तुळाची स्पर्शिका बनवतो चला आपण एक नियमित बहुभुज तयार करू उदाहरणार्थ आपण एक AC या दिलेल्या बाजूचा अष्टकोनी बहुभुज तयार करू इच्छितो तर AC बाजू दिलेली आहे आणि समान AC लांबी आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहिजे आहे ते तयार करण्यासाठी आपण कार्यपद्धती पाहू जे दिले आहे ते म्हणजे AC लांबी बाजूची लांबी म्हणून दिलेले आहे सर्व प्रथम आपल्याला रेडियस AC सह A मधून जाणारे आणि C सेंटर घेऊन अर्धवर्तुळ काढायचे आहे तर मग आपण एक उदाहरण निवडू AC ही बाजूची लांबी घेऊन आपण अष्टकोन बनवणार आहोत तर त्यास 8 बाजू असतात ती लांबी AC एवढी म्हणजेच 20 मिमी घेऊन आपल्याला ते तयार करायचे आहे पुढे पहिला पॉईंट म्हणजे 20 मिमी बाजू काढणे आहे तर आपण बेसलाईन AC पासून बनवणार आहोत तर प्रथम P येथे बिंदू A आणि त्याच्या बाजूची लांबी 20 मिमी ओळखा आणि त्याला C नाव द्या एकदा ते केंद्र म्हणून C आणि AC त्रिज्या झाल्यावर आपल्याला अर्धवर्तुळा काढावे लागेल तर तो एक बिंदू B काढणार आहे चला यास कंटिन्यूयस लाईननी विस्तारित करू आणि आपण सहसा अगदी पातळ तुटक रेषांसह जातो तर अशा प्रकारे अर्धवर्तुळ तयार केले आहे आता आपल्याला अर्धवर्तुळावर 1 2 3 आणि 7 बिंदूसारखे उर्वरित बिंदू लोकेट करायचे आहेत कारण आपल्याला 8 समान बाजूंचे अष्टकोन तयार करायचे आहेत तर आपण या अर्धवर्तुळाचे 8 समान भागांमध्ये विभाजन करणार आहोत एक आपण आपला प्रोटेक्टर या 180° ला 8 भागात विभागण्यासाठी वापरतो तर आपण परिणामी कोन शोधू शकतो अन्यथा आपण 180° कोन बायसेक्ट करून ट्रायसेक्टर करून आणि असेच अनेक पद्धतीने विभाजित कसे करावे हे पाहिले आहे अशाप्रकारे आपण पुढेही जाऊ शकतो तर आत्ता आपण हे वेगवेगळ्या भागात विभागण्यासाठी आधी पुढे जाऊ तर पहिला भाग 90° म्हणजेच आपण ते चार झोन तयार करू शकू तर तो चौथा बिंदू लोकेट करा त्यास तीन समान भागात विभागले पाहिजे तर पहिला भाग म्हणजे 1 2 3 आणि 4 भाग तयार करणे आहे हे 1 2 3 भाग तयार करण्यासाठी आपण या 90°ला 4 भागात विभागू त्याचप्रमाणे आपण हा कोन विभागु आपण बघितले आहे अर्ध्या अँगलमध्ये अप्रॉक्सीमेट करण्याऐवजी याबद्दल काळजी घेतली नाही तर आपल्याला माहित असल्यास आपण दोन भागांमध्ये कसे विभाजित करावे तर त्यातील रेडिअसचा अर्धा भाग निवडा आणि कंस बनवा त्याच प्रमाणे जे याठिकाणी इंटरसेक्ट्स होते ते तयार करा आणि हे पॉइंट्स जोडा तर आपण बिंदू 3 देखील ओळखण्याची स्थितीत असू कधीकधी आमच्या प्रोटेक्टरकडे 22 5 20 आणि असेच काही लिस्ट काउंट नसतात तर आपल्यासाठी त्या कोनाचे दुभाजक करणे नेहमीच सोपे असते तर 2 साठी देखील आपण समान प्रोटोकॉल वापरुन कंस बनवतो विभाजित करतो तरीही ते मध्यभागी जाईल आणि त्या रेषांचा विस्तार करेल जेणेकरून आपला बिंदू 1 देखील असेल त्याचप्रमाणे जर आपल्याला 45° बाजू तयार करायची असेल तर त्याचे 6 भाग बनवा आणि दोन समान भागांमध्ये विभाजित करा त्याचप्रमाणे समान भाग बनवा बिंदू 5 6 7 आणि बिंदू B लोकेट करण्यासाठी या लाईन्स वाढवा आणि एकदा समान भागांमध्ये विभाजित केल्यावर C आणि 6 व्या बिंदूस जोडा AC वर लंब दुभाजक काढा AC साठी आपल्याला लंब दुभाजक आणि C 6 लंब दुभाजक लोकेट करणे आवश्यक आहे जेणेकरून बाहेरील वर्तुळास आपण कनेक्ट होऊ शकू तेथून अष्टकोनाची गणना करणे आपल्यास तुलनेने सोपे आहे AC साठी लंब दुभाजक तयार करण्यासाठी आपण दोन्ही बाजूंनी छेदतो त्या वर्तुळाचे केंद्र शोधण्यासाठी या बिंदूंमध्ये जोडा तसेच C 6 हे वापरते आपल्याला B आणि C वापरून लंबदुभाजक तयार करा आणि त्यास जोडा तर लंबदुभाजकांपैकी एक हे आहे आणि इतर हे एक आहे तर ते दोघे येथे छेदत आहेत म्हणून यास केंद्राच्या रूपात लोकेट करा त्या केंद्राचे नाव O द्या आता जेव्हा आपण अष्टकोन बनवणार आहोत तेव्हा हे B नेहमी A C आणि 6 हे पॉईंट्स परिवर्तुळ काढतात जर मी C मधून सर्व बिंदू सर्व बाजूंनी वाढवितो जिथे तो बिंदू इंटरसेक्ट करतो त्यास आपण H कॉल करू A आणि H जॉईन करा त्याचप्रमाणे C पॉईंट वरून जिथे ती छेदत आहे त्या मार्गावर विस्तारित करा जी याला G कॉल करा H आणि G जॉइन करा CO एक्सटेंशन जेथे इंटरसेक्ट करते ते जॉईन करा F पॉईंट कॉल करा आता C वरून एक ओळ विस्तारित करा आपण याला E म्हणून कॉल करतो F आणि E जॉईन करा त्याचप्रमाणे C मधून ते AD पॉईंटला इंटरसेक्ट D आणि E ला जॉईन करा 6 आणि D जॉईन करा अशाप्रकारे आपण अष्टकोन बनवतो तर व्याख्यान 9 मध्ये आपण वर्तुळास नॉर्मल आणि स्पर्शिका कशी काढावी बाह्य बिंदूपासून वर्तुळाला स्पर्शिका काढणे आणि नियमित बहुभुज तयार करणे हे बघितले उदाहरणार्थ परिवर्तुळ काढणे दिलेल्या बाजूच्या अष्टकोनासारखे वर्तुळात इन स्क्राईब करणे व्याख्यान 10 मध्ये आपण अधिक उदाहरणांचा अभ्यास करू आपले आभार